आतापर्यंत आपण सुपरपोजीशन थेरम पाहिला आता ह्यानंतर स्रोत रूपांतरण म्हणजेच सोर्स ट्रान्सफॉर्मेशन खरेतर सोर्स ट्रान्सफॉर्मेशनमुळे सर्किट विश्लेषण सुलभ होते आणि कधी कधी सर्किट सोडवणे सोपे होते ब्रँच करंट किंवा वोल्टेजची किंमत मिळवणे वगैरे गोष्टी सोप्या होतात परंतु आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात ही खरेतर सममुल्यतेची म्हणजेच इक्विवॅलंसची संकल्पना आहे आणि इक्विवॅलंट सर्किट म्हणजे असे सर्किट ज्याचे v i वर्तन अर्थात v i कॅरेक्टरिस्टिक मूळ सर्किटशी तंतोतंत जुळतात उदाहरणार्थ हे सोर्स ट्रान्सफॉर्मेशन पहा येथे हे सर्किट पाहिले तर हा वोल्टेज सोर्स v आहे आणि हा रेजिस्टन्स R आहे ही प्रक्रिया खरेतर उलट सुलट करता येण्याजोगी म्हणजेच बायलॅटरल आहे कारण आपण ह्या सर्किटचे करंट सोर्स व समांतर रेजिस्टन्समध्ये रूपांतर करू शकतो किंवा उलट प्रकारे 1 व 2 ही टोके म्हणजेच टर्मिनल दाखवलेली आहेत आणि हे सर्किट 1 व 2 ह्या टोकांपाशी ह्या दुसऱ्या सर्किटशी सममुल्य आहे आणि हे दुसरे सर्किट 1 व 2 ह्या टोकांपाशी ह्या पहिल्या सर्किटशी सममुल्य आहे परंतु दोन्ही बाबतीत 1 व 2 ह्या टोकांपाशी v i वर्तन समान हवे आता ह्यावरून हे कसे मिळवायचे हे पाहण्यापूर्वी आणि v व i मधील संबंध काय आणि i किती आहे हे सर्व येथे तळाशी दिलेले आहे परंतु ते कसे करायचे हे आपण पाहू उदाहरणार्थ समजा रेजिस्टन्स RL येथे जोडला सर्वसाधारणपणे RL लोड रेजिस्टन्स दर्शवतो समजा ह्यातील करंट iLआहे अर्थात R व RL दोहोंमध्ये समान करंट वाहतो कारण हे दोन्ही सिरीजमध्ये जोडलेले आहेत त्यामुळे iL चे सूत्र लिहायचे झाल्यास iL v RRL हा RL मध्ये वाहणारा करंट आहे आता ह्या सर्किटला देखील कारण टोक 1 व 2 पाशी दोन्ही सर्किटचे v i वर्तन समान असले पाहिजे कारण ही दोन सर्किट एकमेकांशी सममुल्य आहेत जर आपण तोच रेजिस्टन्स RL येथे जोडला हा सुद्धा RL आहे आणि त्यात वाहणारा करंट iL आहे येथेही समान करंट iL वाहतो आणि हा करंट सोर्स एक इंडिपेन्डन्ट करंट सोर्स आहे सध्यातरी आपण इंडिपेन्डन्ट वोल्टेज सोर्स आणि इंडिपेन्डन्ट करंट सोर्स विचारात घेऊ तर हा करंट ह्या RL मधून वाहत आहे त्याची किंमत आपण करंट विभागणी पद्धतीने शोधून काढू iL RRRL गुणिले हा i जर ह्या RL व ह्या RL मधील करंट दोन्ही समान असतील तर हे दोन सममुल्य होतात म्हणून आपण असे लिहू शकतो की v RRL R RRL i त्यामुळे दोन्ही बाजूचे RRL रद्द होतील त्यामुळे हे होईल v R i म्हणजेच हा i खरेतर v R इतका आहे अर्थात येथील iL RL हे वोल्टेज म्हणजेच वोल्टेज ड्रॉप आणि येथीलही iL RL समान असले पाहिजेत हीच संकल्पना आहे ह्याचा अर्थ सोर्स ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे आपल्याकडे एक वोल्टेज सोर्स व रेजिस्टन्स R असेल तर आपण तो करंट सोर्समध्ये रूपांतरित करू शकतो आणि त्याच प्रमाणे हे i व R असले तर त्यांचे रूपांतर कारण हे उभयपक्षी रूपांतर करण्याजोगे आहे करंट सोर्स व त्याला समांतर जोडलेला रेजिस्टन्स ह्यांचे रूपांतर v i R वापरून वोल्टेज सोर्स व हा सिरीज रेजिस्टन्स R यांमध्ये करणे शक्य आहे ह्या सर्व गोष्टी खाली लिहिलेल्या आहेत परंतु तुम्हाला समजावे म्हणून येथे देत आहे आता मुद्दा दिशेचा आहे ह्या पहिल्या सर्किटमध्ये सोर्स पोलॅरिटी अशी आहे ह्या दुसऱ्या सर्किटमध्ये करंट येथून बाहेर पडत आहे पहिल्या सर्किटमध्येदेखील करंट येथून बाहेर पडत आहे तर सोर्स ट्रान्सफॉर्मेशन करताना येथे v व R सिरीज मध्ये म्हणून येथील i v R आणि अशा प्रकारच्या सर्किटमध्ये करंट सोर्स व रेजिस्टन्स समांतर असताना हा करंट सोर्स वोल्टेज सोर्समध्ये रूपांतरित केला तर हे v i R इतके हवे आणि हा R सिरीजमध्ये जोडला पाहिजे उलट किंवा सुलट त्याचप्रमाणे आणखी एक गोष्ट तर आपण हे असे करतो परंतु पहिल्या सर्किटमध्ये पोलॅरिटीकडे पहा म्हणून दुसऱ्या सर्किटमध्ये इंडिपेन्डन्ट करंट सोर्सची दिशा वर आहे आता समजा त्याऐवजी पहिल्या सर्किटमध्ये जर हे टोक उदाहरणार्थ हे वरील टोक व खालील टोक असेल तर ह्या दुसऱ्या सर्किटमध्ये करंटची दिशा खाली हवी तर वोल्टेज सोर्सच्या पोलॅरिटीनुसार करंटचा बाण पाशी हवा म्हणून करंटची दिशा खाली असेल उर्वरित गोष्टी पूर्वीप्रमाणेच असतील त्यामुळे केवळ पोलॅरिटी तपासली पाहिजे हे येथे असे असतील तर पॉजिटीव्ह टोक म्हणजे तेथे बाण वरच्या दिशेने असणार आहे मी आधीच सांगितले आहे आणि पोलॅरिटी उलटी केली तर करंटची दिशा देखील उलट उर्वरित सर्व आहे तसेच तर हे झाले इंडिपेन्डन्ट सोर्सचे रूपांतरण डिपेन्डन्ट सोर्सचे देखील असेच आहे तर मी आता सांगितलेल्या सर्व गोष्टी येथे लिहिलेल्या आहेत आणि तेथे जे मी निळ्या शाईने लिहिलेले होते ते सर्व येथे आहे तेथे सर्किट समोर होते येथे सर्किट रेखाटलेले नाही परंतु हे सर्व कसे करायचे ते मी आधीच सांगितले आहे हे सर्व तेच आहे केवळ येथे पायरी पायरीने सर्व लिहिले आहे परंतु इलेक्ट्रिकल सममुल्य सर्किट मी स्पष्ट केले आहे i vR आणि v i R आता म्हणजे पोलॅरिटीबद्दलही मी सांगितले आहे V ची पोलॅरिटी उलट केली की i ची दिशाही बदलते सममुल्यता राखण्यासाठी दिशा उलट करावी लागते मी हे सांगितले आहे आणि हे अधोरेखित केले आहे आता डिपेन्डन्ट सोर्सचे सोर्स ट्रान्सफॉर्मेशन करू उदाहरणार्थ नंतर आपण गणिते सोडवताना विविध प्रकारचे डिपेन्डन्ट सोर्स वोल्टेज किंवा करंट सोर्स पाहणार आहोत तर हा असा डिपेन्डन्ट वोल्टेज सोर्स असेल तर हेदेखील बायलॅटरल असल्याने हा डिपेन्डन्ट करंट सोर्स असेल हे आपण नंतर पाहू तर अशाच प्रकारे आपण डिपेन्डन्ट वोल्टेज सोर्स आणि करंट सोर्सचे रूपांतरण करू शकतो आता सोर्स ट्रान्सफॉर्मेशनचे एक उदाहरण पाहू ह्या सर्किट मधील v0 ची किंमत काढा हा v0 वगैरे येथे एक इंडिपेन्डन्ट करंट सोर्स आहे हा 4A आणि एक इंडिपेन्डन्ट वोल्टेज सोर्स आहे हा 12V तर ह्या करंट सोर्सची दिशा खालील बाजूस आहे आणि जेव्हा ह्याचे रूपांतरण करू अर्थात ह्या भागाचे त्यामध्ये हा करंट सोर्स व एक रेजिस्टर समांतर जोडलेले आहेत ह्याचे रूपांतर करताना ते व्यवस्थित केले पाहिजे तेथे एक वोल्टेज सोर्स व एक 3 Ω रेजिस्टन्स सिरीजमध्ये येईल त्यामुळे ते वोल्टेज 43 बरोबर 12V येईल तर हे असे सममुल्य वोल्टेज आपण ह्या इतक्याच भागातील करंट सोर्सचे वोल्टेज सोर्समध्ये रूपांतर करत आहोत परंतु हा करंट खालील दिशेने आहे त्यामुळे ह्या भागात वोल्टेज सोर्स दाखवताना येथे असेल आणि हे असेल हे आपले 12V आहे त्याच्या सिरीजमध्ये हा रेजिस्टन्स 3Ω असेल तसेच मुख्य सर्किटमध्ये हा देखील 3Ω आहे आणि हे दोघे 3Ω व 3Ω सिरीजमध्ये असतील सर्किट आपण पुढे पाहणारच आहोत त्याचप्रमाणे येथेदेखील हा 3Ω व हे 12V आहे आता ह्याचे ह्या भागाचे रूपांतरण करायचे ठरवले तर ह्याचे करंट सोर्स व रेजिस्टन्समध्ये रूपांतर करायचे झाले तर ह्या 3 Ω ला समांतर जोडणीत येईल आणि i 123 4A करंट सोर्स असेल तर हा करंट सोर्सच्या रूपात दाखवताना हा 3 Ω समांतर जोडलेला असेल आणि हा असेल समांतर जोडलेला करंट सोर्स ह्याचा बाण वरील दिशेने कारण वोल्टेज सोर्सची पोलॅरिटी येथे आणि हा 4A आहे तर त्यामुळे काय होईल की सर्किटची संरचना बदलेल हे सर्व खाली लिहिलेले आहेच परंतु त्यापूर्वी हे कसे मिळवायचे ते मी स्पष्ट करून सांगत आहे तर प्रथम आपण काय केले तर येथील ह्या भागाचे आपण 12V मध्ये रूपांतर केले ते मी तुम्हाला सांगितले हा 12V आहे आणि मी पोलॅरिटीदेखील सांगितली हा करंट सोर्स खालील दिशेने आहे आणि हा 3 Ω आहे म्हणून हा 3 Ω सिरीजमध्ये आहे आणि दुसऱ्या भागातील ह्या वोल्टेज सोर्सची पोलॅरिटी वर होती म्हणून हा बाण वरील दिशेने आहे आणि हा 4A आहे अशा प्रकारे डावीकडील हा भाग आपण अशा रूपात बदलला आणि हा उजवीकडील येथील भाग आपण अशा रूपात बदलला ह्या नंतर v0 ची किंमत मिळवणे हे आपले ध्येय आहे पुढे डावीकडे हा 3 आणि हा 3 दोन्ही सिरीजमध्ये आहेत त्यामुळे 33 6 Ω मिळते तर आता सर्किटच्या ह्या भागात 12 V आणि हा 6 Ω सिरीजमध्ये आहे त्याचे करंट सोर्समध्ये रूपांतर करा आणि त्याला समांतर जोडणीत 6 Ω रेजिस्टन्स ठेवा असे केल्यास करंट i 126 2A म्हणजेच ह्या भागात येथे जरा थांबा हे स्वच्छ करतो नंतर हा भाग अशा प्रकारे होईल हे पहा खालच्या बाजूस आहे त्यामुळे हे 2A आहे आणि हे 3 36 Ω म्हणून हा 6 Ω समांतर जोडणीत असेल आणि त्यानंतर हे सर्किट जे दिले आहे ते तसे जोडा आणि हा 4A हे दोन्ही करंट सोर्समध्ये रूपांतरित केले आहेत म्हणून तर आपण पुढे गेलो तर मला जरा वर जाऊ द्या तर येथे 2A खालच्या दिशेने आहे आणि हा 4A वरच्या दिशेने आहे त्यामुळे हे तिन्ही हे हे आणि हे सर्व समांतर जोडलेले आहेत कारण हा सामायिक नोड आहे आणि इलेक्ट्रिकल घटक येथे जोडलेले आहेत म्हणून 6 Ω आणि 3 Ω समांतर जोडणीत आहेत परंतु आपल्याला v0 शोधून काढायचा आहे त्यामुळे आपण 8 Ω ला वगळू शकत नाही परंतु 6 आणि 3 समांतर आहेत आपण त्यांचा सममुल्य रेजिस्टन्स शोधून काढू तो आहे 6363 तो येतो 2Ω त्यामुळे येथे 2Ω ह्याला समांतर जोडलेला आहे हा 8 Ω आहे हा 2A आणि हा 4A आहे ह्याचाच अर्थ आणखी सुलभ केल्यास हे स्वच्छ करतो तर आता येथे पहा हा 4A वरच्या दिशेला आणि हा 2A खालच्या दिशेला आणि हा सामायिक नोड आहे हे दोन्ही समांतर जोडलेले आहेत हा आणि हा सर्व समांतर जोडलेले आहेत त्यामुळे परिणामस्वरूप करंट 2A असेल आणि तो वरच्या दिशेने असेल अर्थात 4 2 2A आणि तो वरच्या दिशेने आहे कारण 4A वर जातो आणि हा खाली येतो म्हणून सममुल्य आहे 4 2 A कारण हे सर्व समांतर जोडणीत आहेत त्यामुळे अंतर्दृष्टीने आपण ते सहज ओळखू शकतो तर हे 2A आहे कारण ह्यांचा एकत्र परिणाम हा 8 Ω आहे आणि हा 2 Ω आहे ह्यानंतर करंट विभागणी पाहू तर करंट विभागणी करण्यास हा 2A करंट आणि हा i आहे करंट विभागणी तत्वानुसार हा i म्हणजे ह्या 8Ω रेजिस्टन्समधील करंट बरोबर 2 28 2 0 त्यामुळे वोल्टेज v0 8 i कारण हा 8 आहे आणि हा i आहे म्हणून 8 i तर 8 i 3 हे झाले उत्तर तर आपण असे करू शकतो तर ह्या सर्व गोष्टी विशद केलेल्या आहेत आणि सोडवलेल्या आहेत मी जे सांगितले ते अभ्यासा सर्व लिहिलेले आहेगणित कसे सोडवायचे ते समजण्यासाठी ते वाचा तर हळूहळू खाली जाऊ तर उत्तर आहे 3 हे सर्व सोडवून येथे लिहिलेले आहे त्यावरून हे कसे करायचे ते समजेल हा विडिओ पाहाल तेव्हा तुम्ही सर्व करू शकाल मी सर्व स्पष्ट केलेले आहे आणखी एक गणित घेऊ ह्यात सोर्स ट्रान्सफॉर्मेशन वापरून आकृती 4 14 मध्ये दाखवलेल्या सर्किटमधील ix ची किंमत शोधायची आहे हे प्रकरण 4 मधील गणित आहे येथे एक डिपेन्डन्ट वोल्टेज सोर्स आहे आणि हा 4A इंडिपेन्डन्ट करंट सोर्स आहे आणि ix किती आहे हे शोधायचे आहे आता मुद्दा असा आहे की हा वोल्टेज सोर्स आणि हा 5 Ω दोन्ही सिरीजमध्येआहेत त्यामुळे ह्याचे रूपांतर डिपेन्डन्ट करंट सोर्समध्ये करण्याचा प्रयत्न करू रूपांतरणासाठी पूर्वीचेच तत्व वापरायचे आहे त्यासाठी हा डिपेन्डन्ट वोल्टेज सोर्स v 2 ix पोलॅरिटी शेवटी पाहू आता v 2 ix आणि मला ह्या डिपेन्डन्ट वोल्टेज सोर्सचे रूपांतर करायचे आहे तर ते v 5 होईल कारण येथे 5 Ω रेजिस्टन्स आहे तर v 2 ix ह्याला 5 ने भागले 4 ix तर डिपेन्डन्ट वोल्टेज सोर्सचे डिपेन्डन्ट करंट सोर्समध्ये रूपांतर झाले तो 0 4 ix इतका आहे आता त्याची खूण दाखवण्यासाठी येथे आहे म्हणून बाणाचे टोक खालच्या दिशेने हवे तर हा 0 4ix करंट सोर्स आणि हा 5Ω रेजिस्टन्स त्याला समांतर जोडलेला आहे उर्वरित सर्किट त्याला जोडा अशा पद्धतीने सोर्सचे रूपांतर करू शकतो डिपेन्डन्ट किंवा इंडिपेन्डन्ट तत्व एकच राहील तर सममुल्य सर्किट असे होईल आणि मी सांगितल्याप्रमाणे बाण खालच्या दिशेने आहे पोलॅरिटी पहा 4ix आणि ix हा 5 Ω हा 10 Ω आहे आणि ह्या 10 Ω मधील करंट शोधून काढायचा आहे मुळात 10 Ω आणि 5 Ω दोन्ही समांतर जोडलेले आहेत आपण करंट विभागणी पद्धत वापरू हा 4A आहे तर आता करंट विभागणी करायला गेल्यास हे पहा तर हे का होते तर हा करंट वर जात आहे आणि हा खाली जात आहे तर त्यांचा एकत्रित परिणाम 4 0 4 ix इतका असेल त्याची दिशा वर असेल ते मी येथे लिहीत नाही ती वर असेल आणि हा एकूण करंट 10 Ω आणि 5Ω मध्ये विभागला जातो त्यामुळे करंट विभागणी पद्धतीनुसार ix 5105 गुणिले 4 0 4 ix तर हा एक तृतीयांश आहे कारण ह्यात 515 आहे आणि नंतर 4 0 4 ix ह्याची उकल करून ix ची किंमत मिळवा तर अंतर्दृष्टीने ह्या सर्किटची उकल कशी करायचे हे ठरवायचे असते तर ह्याची उकल केल्यावर आपल्याला मिळते ix 1 176 A हे सोपे आहे केवळ आपल्या अंतस्फूर्तीने आपण ते सोडवू शकतो ह्यापुढे ह्यापुढे सोर्स ट्रान्सफॉर्मेशन तंत्राने आकृती 16 मधील 4Ω ह्या लोड रेजिस्टन्स RL मधील करंटची किंमत काढा तर आपल्याला 4Ω रेजिस्टन्समधील करंट शोधून काढायचा आहे जरी हा 4Ω आणि हा 4Ω सिरीजमध्ये जोडलेले आहेत त्यामुळे तो एकत्रितरित्या 8Ω होतो परंतु हा 4Ω बाहेर काढता येत नाही कारण आपल्याला ह्या लोड रेजिस्टन्स 4Ω मधील करंट शोधायचा आहे ह्या डाव्या बाजूला पाहिल्यास हा 12V सोर्स आहे आणि ह्याची पोलॅरिटी अशी आहे तर हा 6Ω आहे तर आपल्याला हा करंट सोर्समध्ये रूपांतरित करायचा असेल तर केवळ हा भाग करंट सोर्स आणि त्याला समांतर 6Ω रेजिस्टन्स असे करताना i 12 6 हा 126 2A ह्या इंडिपेन्डन्ट करंट सोर्सची बाणाची दिशा वर असेल आणि त्यावेळी हा 6Ω ह्या 12Ω शी समांतर जोडलेला असेल त्यामुळे हा भाग करंट सोर्स आणि 6Ω समांतर जोडलेला रेजिस्टन्स असा रूपांतरित होईल आता सर्किट कसे दिसते ते पहा असे केले की हा 2A आणि हा 6 Ω आपल्याला 12V च्या ट्रान्सफॉर्मेशननंतर मिळाले हा 12 Ω येथे आहे आणि हा 4Ω आणि हा 4Ω आणि हा लोड रेजिस्टन्स येथे आहे आता एकदा हे केल्यानंतर हा 6Ω आणि हा 12Ω समांतर आहेत म्हणून ह्याचा सममुल्य रेजिस्टन्स 612 612 म्हणजे खरेतर 4Ω येथे आहे आणि हा 2A आहे हा 4Aआहे दोघेही वरच्या दिशेने आहेत RL आणि 4 Ω ह्या गोष्टी आहे तशा आहेत म्हणून आता आपण काय करू शकतो की हा 2A आणि हा 4Ω ह्याचे रूपांतर वोल्टेज सोर्स आणि त्याच्या सिरीजमधील 4Ω असे करा त्यामुळे v i R हा 2A आहे आणि हा 4Ω म्हणून 24 बरोबर 8V हा 8V आहे तर हा 8V आणि करंटची दिशा वर होती म्हणून हे टोक हे आणि ह्याचाच अर्थ 8V आणि हा 4Ω दोघेही सिरीजमध्ये आहेत त्याच बरोबर हा 4Ω रेजिस्टन्स देखील सिरीजमध्ये जोडलेला आहे म्हणजे दोन्ही मिळून 8Ω तर सर्किटच्या ह्या भागातील 4Ω आहे तसा ठेवला रूपांतरणानंतर असे दिसते हे दोन 44 हा 8Ω झाला कारण त्यांची सिरीज जोडणी आहे म्हणून पुढच्या भागात काय केले की हा 4Ω आणि हा 4Ω तर 44 बरोबर 8Ω आणि हा येथील 8V सोर्स तर त्याचे रूपांतर करंट सोर्समध्ये केले त्याची किंमत 88 1A तर हा झाला 1A बाण येथे आहे वोल्टेज सोर्सचे टोक येथे आहे म्हणून हा बाण वरच्या दिशेने असेल तर हा 8 Ω ह्या करंट सोर्सच्या समांतर जोडणीत असेल आणि हा 4A आणि हा 4 आहे तसा आहे ह्याचा अर्थ येथे पाहिले तर हा 4A वरच्या दिशेने आणि हा 1A देखील वरच्या दिशेने आहे आणि ह्या गोष्टी 44 म्हणजे मूलतः 8 Ω परंतु ह्या सर्व गोष्टी समांतर जोडणीत आहेत 1A 8Ω 4A आणि हा 44 8Ω हे सर्व समांतर जोडलेले आहेत म्हणून हा 4A हा वरच्या दिशेचा इंडिपेन्डन्ट करंट सोर्स आणि हा 1A करंट सोर्सचा एकत्रित परिणाम घ्या तर एकत्रितरित्या 5A वरच्या दिशेने असेल ह्याचाच अर्थ येथे 5A आहे कारण 4 आणि 1 दोन्ही वरच्या दिशेने आहेत आणि येथे 8Ω आहे आणि येथे 4Ω आहे येथे 4Ω आहे तर मूलतः करंट विभागणी पद्धत वापरून येथेही 8Ω आहे येथेदेखील 44 दोन्ही सिरीजमध्ये असल्याने 8 Ω आहे त्यामुळे ह्यात वाहणारा करंट 2 तर करंट विभागणी पद्धत वापरली तर iL 8 844 कारण हे दोन 44 सिरीजमध्ये आहेत गुणिले हा 5A करंट त्यामुळे हा 2 5A होईल तर हे आहे उत्तर ह्यात वाहणारा करंट तर ह्या सर्व गोष्टी येथे स्पष्ट केलेल्या आहेत येथे लिखाण आहे तुम्ही विडिओ व्याख्यान पहा काही अडचण असेल तर त्यात बघून समजेल परंतु मी सर्व स्पष्ट करून सोडवले आहे तर ह्या सर्व गोष्टी विशद केल्या आहेत उत्तर 2 5 A आहे तर आता सोर्स ट्रान्सफॉर्मेशन शिकल्यानंतर पुढील महत्वाची गोष्ट म्हणजे थेविनीन थेरम आपण शिकणार आहोत तर ह्या भागात रेजिस्टन्स व सोर्सचा समावेश असणाऱ्या 2 टर्मिनल सर्किटऐवजी आपण शिकलेले सोपे सममुल्य सर्किट कसे मिळवायचे हे आपण शिकूया एक विशिष्ट उदाहरण म्हणून आपण मागील सर्किट घेतले जेथे एखाद्या विशिष्ट ब्रँचमधील करंटची किंमत मिळवायची आहे आणि समजा त्या ब्रँचमधील रेजिस्टन्स बदलता राहील परंतु उर्वरित सर्किट तेच राहील तर त्या उर्वरित सर्किटसाठी एक सममुल्य वोल्टेज म्हणजेच थेविनिन वोल्टेज आणि एक सममुल्य रेजिस्टन्स म्हणजे थेविनिन रेजिस्टन्स तयार करता येतो उदाहरणार्थ समजा एक विशिष्ट सर्किट घेऊ घरातील वीज पुरवठ्याचे टर्मिनल घ्या त्याला वेगवेगळी इलेक्ट्रिकल उपकरणे जोडली जाऊ शकतात म्हणजेच त्यावरील लोड हे बदलत असते प्रत्येक वेळी लोड बदलले की संपूर्ण सर्किटचे पुन्हा विश्लेषण करावे लागेल मागील उदाहरण घ्या एक विशिष्ट ब्रँच समजा R बदलत आहे तर आतापर्यंत केले त्याप्रमाणे ते संपूर्ण सर्किटची पुन्हा पुन्हा उकल केली पाहिजे ही खूपच त्रासदायक आणि वेळखाऊ प्रक्रिया होईल तर ही समस्या दूर करण्यासाठी थेविनिन थेरम हे एक चांगले तंत्र आहे त्यायोगे सर्किटमधील न बदलणाऱ्या भागासाठी सममुल्य सर्किट तयार करता येते ह्यालाच म्हणतात थेविनिन थेरम तर ह्याची व्याख्या काय आहे आता पुढे 2 टर्मिनल सर्किट म्हणजेच मूळ सर्किटमधील केवळ 2 बिंदू इतर सर्किटला जोडता येतील परंतु एक मर्यादा अशी की चल व्हेरिएबल variable नियंत्रित करण्याजोगे एखादा नियंत्रित सोर्स कंट्रोल्ड सोर्स controlled source असेल तर तो मूळ सर्किटच्या आत असला पाहिजे तर येथे थेविनिन थेरम जे पहिल्याप्रथम शिकत आहेत त्यांनी काळजीपूर्वक काम केले पाहिजे तर उदाहरणार्थ समजा ह्या आकृतीत हे लिनिअर सर्किट आहे ह्या 1 व 2 टर्मिनलच्या डावीकडे असलेले सर्किट हे टर्मिनल 1 व 2 आहेत तर हे लिनिअर सर्किट 2 टर्मिनल सर्किट आहे आणि त्याच्या खाली हे थेविनिनचे सममुल्य सर्किट आहे हे M लिऑन थेविनिन यांनी तयार केले त्यांची आयुर्मर्यादा 1857 ते 1926 अशी होती आणि 1883 मध्ये ते फ्रेंच टेलिग्राफ इंजिनिअर होते 1883 मध्ये वयाच्या 26 व्या वर्षी त्यांनी ही संकल्पना मांडली तर हे आहे सममुल्य सर्किट समजा टर्मिनल 1 व 2 मध्ये काही लोड जोडलेले आहे आणि हे लिनिअर 2 टर्मिनल सर्किट आहे ह्याच्या डावीकडे मोठे सर्किट आहे परंतु ही कोणतीतरी दोन टर्मिनल 1 व 2 आहेत आणि येथे काही लोड जोडलेले आहे हे बदलते लोड असू शकेल म्हणजे हे लोड बदलले म्हणजेच लोड रेजिस्टन्स बदलला तर ह्या संपूर्ण सर्किटची पुन्हा उकल करावी लागेल परंतु थेविनिनचा थेरम सांगतो की उर्वरित सर्व सर्किट जर एका सममुल्य 2 टर्मिनल सर्किटच्या रूपात मांडले त्यानंतर हे लोड त्याला जोडले तर आपल्याला ह्या लोड रेजिस्टन्स R मधील करंट सहजरित्या शोधून काढता येतो तर थेविनिनचे सममुल्य म्हणजे हे सर्किट येथे हे vThevenin आणि हे RThevenin तर हे आहे आपले vThevenin सममुल्य वोल्टेज आणि RThevenin त्याच्या सिरीजमध्ये हे लोड जोडा जो काही लोड रेजिस्टन्स असेल तो जोडा आणि ह्याला vThevenin म्हणतात काही वेळेस त्याला ओपन सर्किट वोल्टेज Voc म्हणतात ते नंतर आपण पाहूच तर हे झाले थेविनिन वोल्टेज हे कसे मिळवायचे ते आपण शिकणार आहोत ह्याशिवाय RThevenin ही जेव्हा AC सर्किटबद्दल शिकू त्यावेळी RThevenin ऐवजी zTheveninअसेल तेथे आपण तो इम्पेडन्स चा भाग पाहू आणि करंट I येथे समान आहे तर हे आहे थेविनिनचे सममुल्य सर्किट परंतु हे कसे मिळवायचे